शुभेच्छा मॉड्यूल 3 युनिट 9 मेरिलच्या शिकण्याच्या प्रथम तत्त्वांवर आधारित आयडीमध्ये आपले स्वागत आहे मागच्या भागात आपल्याला मेरिलची शिकण्याची पाच प्रथम तत्त्वे समजली त्यामध्ये इंस्ट्रकशनल समजेल

हे कोणत्याही अर्थाने एकमेव नाही हे एक संभाव्य मॉडेल आहे जे शिकण्याची सर्व पाच तत्त्वे अंमलात आणेल आठवा मेरिलने सांगितल्यानुसार शिकण्याची पाच पहिली तत्त्वे टास्क सेन्टर्ड प्रिन्सिपल थोडक्यात याचा अर्थ असा आहे की शिक्षण एखाद्या अस्सल खऱ्या समस्या संदर्भातच घडणे आवश्यक आहे जे प्रश्न विद्यार्थ्याला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात सोडवायचे आहेत एक्टिवेशन प्रिन्सिपल चे तत्व मूलत असे सांगते की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पूर्वीच्या ज्ञानावर आधारित मानसिक मॉडेल आठवले पाहिजे जे त्यांना नवीन ज्ञान प्राप्त करण्यात उपयुक्त ठरेल डेमॉन्स्ट्रेशन प्रिन्सिपल असे म्हणतात की शिक्षकांनी प्रथम ज्ञानाचे प्रात्यक्षिक केले पाहिजे जे शिकणार्यांनी आत्मसात करणे अपेक्षित आहे ऍप्लिकेशन प्रिन्सिपल जिथे शिकणारे आपले नवीन ज्ञान एखाद्या कार्यात गुंतवतात इंटिग्रेशन प्रिन्सिपल असे म्हणते की त्या शेवटी विद्यार्थी नवीन ज्ञानाचा विचार करतात जे विद्यमान फ्रेमवर्क विद्यमान मॉडेलमध्ये एकत्रित केले जाते आणि ते नवीन ज्ञान एका मानसिक मॉडेलच्या संदर्भात आत्मसात करतात मेरिलने म्हटल्याप्रमाणे शिकण्याची ही पाच तत्त्वे आहेत नमूद केल्याप्रमाणे मेरिलची तत्त्वे स्वत मध्ये मॉडेल किंवा शिक्षण पद्धती नाही एक आयडी मॉडेल जे शिकण्याची मेरिल यांनी ओळखलेली सर्व पाच प्रथम तत्त्वे लागू करते आता सादर केले आहे हे संभाव्य मॉडेलपैकी एक आहे या प्रशिक्षणात क्रमवार शिकवण्याचे भाग असतात एक भाग एका गुणवत्तेशी किंवा प्रशिक्षणाच्या संबंधित असतो हे भाग अपेक्षित परिणामांच्या काठिण्यपातळी तसेच गुणधर्मांवर अवलंबून असतात एक भाग एका परिणामाची जोडलेला असतो जेव्हा सिओमध्ये गुणवंतांचा एक संच दिलेला असतो तेव्हा एक भाग एका गुणवत्तेशी संबंधित असतो दोन्ही गोष्टी शक्य आहेत प्रशिक्षणाची रचना कशी करायची हे शिक्षकावर अवलंबून असते आपण यापूर्वी पाहिलेल्या एडी मॉडेल नुसार शिक्षकाला त्याच्या त्या विषयातील ज्ञानामुळे जो विषय शिकवायचा आहे त्यातील भागांची क्रमवारी कशी करायची याबद्दल अनेक पर्याय किंवा संधी उपलब्ध आहेत शिकवण्याचे घटक किंवा गुणवत्तेशी संबंधित आहेत प्रशिक्षण म्हणजे अशा घटकांची क्रमवार रचना शिक्षणाची प्रथम पाच तत्वे आपण या भागांच्या पातळीवर लागू करतो अशा मॉडेलची रूपरेषा पूर्वी मॉड्यूल २ दर्शविली गेली मेरिलच्या शिकण्याच्या 5 प्रथम तत्वांशी हे भाग कसे संबंधित आहेत आणि ते कसे लागू केले जातात हे आपण आता तपशिलात पाहू मेरिलच्या तत्त्वांवर आधारित निर्देशात्मक युनिटचे रेखाचित्र येथे दिले आहे प्रशिक्षणाचे टप्पे ज्याच्यावर अवलंबून असतात अशा केंद्रीय कल्पनेला विषयाचा अपेक्षित परिणाम किंवा गुणवत्ता असे म्हणतात या केंद्राभोवती चार टप्प्यात प्रशिक्षण होते एक्टिवेशन आणि मोटिवेशन डेमॉन्स्ट्रेशन एप्लीकेशन अथवा एंगेजमेंट आणि इंटिग्रेशन हे मॉडेल आहे आणि हे एका निर्देशात्मक युनिटचे मॉडेल आहे प्रशिक्षणाच्या यांच्या रचनेवर आधारित असलेली गुणवत्ता किंवा विषयाचा अपेक्षित परिणाम हा मेरीलच्या तत्त्वांमध्ये एक कार्य असतो प्रशिक्षणाचे सर्व 4 टप्पे एका विशिष्ट सीओ गुणवत्तेच्या संदर्भात असतात शिकणे सीओ गुणवत्तेच्या भोवती केंद्रित आहे आणि विद्यार्थ्यांनी सोडवणे अपेक्षित असलेली कार्ये यातून प्रतिबिंबित होतात याचा अर्थ प्रशिक्षकांनी प्रस्तुत केलेले वास्तविक कार्य मूलत त्या संबंधित सीओ कार्यक्षमतेवर आधारित असते हे वैशिष्ट्य मेरिलच्या कार्य केंद्रित तत्त्वावर आधारित आहे हे शिक्षणाकडे लक्ष देते आणि हे शिक्षण एका विशिष्ट गुणवत्ता आणि वापर यांच्या संदर्भात होते प्रात्यक्षिक सक्रियकरण आणि विचार करणे सर्व काही या सीओवर केंद्रित असते हे कार्य करण्याच्या भूमिकेत आहे आणि मेरिलचे कार्य केंद्रित तत्त्व येथे सीओ गुणवत्ता केंद्रीत तत्त्व म्हणून लागू केले आहे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजे लक्ष देणे आणि सक्रियकरण मेरील नुसार हा सक्रिय करण टप्पा आहे यात लक्ष देणे हा एक वाढीव घटक आहे हा वाढीव घटक मेरीलच्या तत्त्वांमध्ये अप्रत्यक्षपणे आहे परंतु आपण या प्रशिक्षण मॉडेलमध्ये त्याचा उल्लेख प्रत्यक्ष करू आणि हे मूलत शिकण्याचे तत्त्व आहे जे सांगते की वास्तविक शिक्षण सुरू करण्यापूर्वी अगदी सक्रियकरणसुद्धा प्रथम आपण विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले पाहिजे आपण विद्यार्थ्यांना या विशिष्ट सीओ गुणवत्तेचा विषयाशी असलेला संबंध जाणून घेणे आवश्यक केले पाहिजे आपण विद्यार्थ्यांना वर्गात गुंतवून ठेवले पाहिजे याचा अर्थ म्हणजे शिक्षकाने प्रथम विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे

हे सर्व शिक्षणाचा पुढचा टप्पा सुरू करण्यापूर्वी घडणे आवश्यक आहे हे विशिष्ट कौशल्य त्यांच्या व्यवसायाशी कसे संबंधित आहे हे शिक्षक स्पष्ट करू शकतात ते योग्य केस स्टडीज सादर करू शकतात ज्या विशिष्ट कक्षेत विद्यार्थी कार्यरत आहेत त्यावर अवलंबून विविध उदाहरणे शिक्षक देऊ शकतात विद्यार्थ्यांना सीओ गुणवत्तेचा विषयाशी असलेला संबंध समजू द्या हे खूप महत्वाचे आहे बर्याचदा असे घडते की बरेच विद्यार्थी एखाद्या भागाच्या किंवा विषयाच्या शेवटी तक्रारी करतात की 'होय मी ते करण्यास सक्षम आहे परंतु मला हे शिकणे का आवश्यक आहे हे खरोखर कळत नाही याचा माझ्या व्यवसायाशी काय संबंध आहे हे मला कळत नाही' आणि हे शिक्षणाचे फार चांगले चिन्ह नाही एखाद्या शिकवण्याच्या भागाच्या किंवा गुणवत्तेचा संबंध त्यांच्या व्यवसायाशी कसा आहे हे विद्यार्थ्यांना समजण्याची खात्री करण्याचे काम लक्ष देणे यामुळे होते त्यानंतर सक्रिय करण घडते जे मेरीलच्या सांगण्यानुसार 'विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षणाला त्यांच्या आधीच माहित असलेल्या गोष्टींशी जोडले पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य आवश्यक संबंधित मानसिक मॉडेल आठवेल याची खात्री प्रशिक्षकाने केली पाहिजे पूर्वीचे शिक्षण आणि आवश्यक मानसिक मॉडेल सक्रिय होते ते समोर आणले जातात आणि या टप्प्यात काही अडचण असल्यास प्रशिक्षकास काही अतिरिक्त वेळ खर्च करावा लागू शकतो काही अतिरिक्त थेट सूचना आवश्यक असल्यास देणे विद्यार्थ्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे नवीन सूचना प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी तयार आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी हे केले जाते परिस्थिती निर्बंधानुसार कधीकधी या टप्प्यास अधिक वेळ लागू शकतो जर विद्यार्थ्यांना पूर्वीच्या शिक्षणापासून मानसिक मॉडेल आठवण्यास वेळ लागत असेल तर शिक्षकांना विद्यार्थ्यांना हे परत आठवण्यासाठी मदत करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील कारण जुने आठवल्याशिवाय नवीन ज्ञान आत्मसात करणे खूप कठीण होते तर सक्रियकरण टप्पा खूप महत्वाचा आहे नमूद केल्याप्रमाणे परिस्थितीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्व ज्ञानावर आधारित मेंटल मॉडेल आठवलेले आहे याची खात्री करून घेण्यासाठी शिक्षकांना त्याच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो हे करण्यासाठी विविध निर्देशात्मक घटक वापरले जाऊ शकतात आपण पूर्वी पाहिले आहे की शिक्षकाकडे विविध प्रकारचे निर्देशात्मक घटक एकत्रित असतात शिकण्याच्या संदर्भातील विशिष्टतेच्या आधारे शिक्षक संबंधित निर्देशात्मक घटक निवडू शकतात हे का ते स्पष्टीकरण प्रेरक कथा असू शकते "वर्ग चर्चा" "प्रश्नोत्तर स्पर्धा" "उजळणी" "शैक्षणिक सहल" "काही प्राथमिक डेटा गोळा करणे आणि डेटा विश्लेषण करणे इ हा एक प्रकारचा प्रगत ग्राफिक आयोजक असू शकतो जेथे संकल्पनांचे परस्परसंबंध सर्व दर्शविले असतात हि एक प्रकारची समूहचर्चा असू शकते या एक प्रकारच्या शिकवणार्यांच्या आठवणी असू शकतात असे अनेक उपदेशात्मक घटक असू शकतात जे वापरले जाऊ शकतात पण हे आवश्यक आहे की विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जात आहे तसेच सर्व शिकणारे त्यांच्या आधीच्या शिक्षणावर आधारित योग्य मानसिक मॉडेल सक्रिय करण्यास सक्षम आहेत असे मॉडेल नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करते आणि योग्य बनवते प्रात्यक्षिक मेरिलचा प्रात्यक्षिक टप्पा नवीन माहितीचे सादरीकरण यालाच मेरिल माहिती म्हणतो संबंधित सीईओ किंवा गुणवत्तेवर आधारित एक किंवा दोन उदाहरणे हे दर्शविते की सादर माहिती विशिष्ट परिस्थितीत कशी लागू केली जाते यालाच मेरिल चित्रण म्हणतात निदर्शन कौशल्याच्या प्रकाराशी सुसंगत असे प्रात्यक्षिक असावे म्हणजेच सिओ गुणवत्तेची बौद्धिक तसेच ज्ञान पातळी त्यात समाविष्ट असावी सामान्य माहिती किंवा आयोजन संरचना यांचा संबंध विशिष्ट प्रसंगाशी जोडण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे नंतर त्यांनी हे विद्यमान रचनेत एकत्र केले पाहिजे परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचे संयोजन करता आले पाहिजे त्यांना सामान्य तत्वे विशिष्ट वापराशी जोडता आली पाहिजेत शिक्षकाकडे प्रात्यक्षिकासाठी सिओ किंवा गुणवत्तेवर आधारित शिकवण्याच्या विविध घटकांचा पर्याय उपलब्ध असतो यात संवादात्मक व्याख्यान मल्टीमीडिया सादरीकरण सिम्युलेशन अन्यथा मॉडेल बरेच लवचिक आहे आणि शिक्षकाकडे लक्षणीय स्वातंत्र्य आणि प्रत्यक्षात संबंधित निर्देशात्मक घटक निवडण्याची जबाबदारी आहे त्यानंतर वापरा गुंतवून ठेवा ज्याला मेरिल वापरा म्हणून संबोधतो या टप्प्यात नवीन मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्याकडून वापरले जाते गुणवत्तेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्याने कौशल्य वापरले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक केले पाहिजे पुन्हा एकदा जेव्हा आपण समस्या सोडवा असे म्हणतो तेव्हा अपरिहार्यपणे याचा अर्थ असा की तो प्रक्रियेचा अनुप्रयोग आहे असा होत नाही ते सीओ क्षमता यावर अवलंबून असते ते समजण्याच्या पातळीवरचे असू शकते एखाद्या प्रसंगाचे विद्यार्थ्याला योग्य वर्गीकरण करता आले पाहिजे वर्गीकरण करणे ही समजण्याच्या प्रक्रियेचा उपक्रम आहे जर विद्यार्थ्याला नवीन प्रसंग योग्यप्रकारे वर्गीकृत करता आला तर त्याला ज्ञान पातळीची गुणवत्ता प्राप्त झाली आहे याचे प्रात्यक्षिक होते जेव्हा आपण एखादी समस्या सोडवा असे सांगता तेव्हा आपण त्याचा व्यापक अर्थाने वापर करत असतो सीओ गुणवत्तेशी सुसंगत विद्यार्थ्यांनी त्यांचे निराकरण करण्याची क्षमता दर्शविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे शिक्षकांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिक नंतर विद्यार्थ्याने अगदी कमी वेळेत नवीन माहिती आणि कौशल्य शिकली पाहिजेत हे मेरीलचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे आणि बहुतेक वेळा वर्गात शिक्षकांना याचा विसर पडतो नवीन ज्ञान संपादन करणे आणि त्याचा वापर यांच्यात दीर्घ काळाचे अंतर असेल तर शिक्षणावर वाईट परिणाम होतो जेवढ्या लवकर विद्यार्थी आपले नवीन ज्ञान वापरायला सुरुवात करतील तेवढे चांगले शिक्षण होईल शिक्षकांनी दाखवलेले प्रात्यक्षिक आणि विद्यार्थ्यांनी त्याचा केलेला वापर याच्यात शक्यतो कमीत कमी वेळाचे अंतर पाहिजे शक्य झाल्यास ते कमीत कमी म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटांचे असावे काही वेळा हे शक्य होणार नाही परंतु प्रयत्न केला पाहिजे की विद्यार्थी हे संपूर्ण काम नवीन ज्ञान प्राप्त केल्यानंतर लवकरात लवकर करू शकतील प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने रचलेल्या मेंटल मॉडेलच्या अचूकता आणि पर्याप्तता याची खात्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंतरिक किंवा सुधारात्मक अभिप्राय मिळाला पाहिजे सिओ किंवा गुणवत्तेवर अवलंबून योग्य तो अभिप्राय विद्यार्थ्यांना दिला पाहिजे तो शक्य तितक्या त्वरित दिला पाहिजे प्रात्यक्षिक वापर आणि अभिप्राय हे कमीत कमी कालांतराने झाले पाहिजेत तरच शिक्षण खोलवर जाईल प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञान वापरण्याची क्षमता प्रदर्शित केल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अभिप्राय दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न सोडवण्यास घेतल्यानंतर त्यांना शक्य तितक्या लवकर अभिप्राय मिळाला पाहिजे हा प्रश्न म्हणजे प्रश्नमंजुषा स्वाध्याय किंवा प्रश्नपत्रिका असू शकतो कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी गुंतवल्या नंतर अगदी कमीत कमी वेळेत त्यांना अभिप्राय दिला पाहिजे प्रशिक्षणामुळे शिकणे सुधारू शकते परंतु हळूहळू असे प्रशिक्षण कमी होत गेले पाहिजे सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा हा प्रश्न कमी गुंतागुंतीचे असतात तेव्हा प्रशिक्षण व्यापक असू शकते परंतु जसजसे विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचा वापर जटिल प्रश्न सोडविण्यास करू लागतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा हळूहळू प्रशिक्षण कमी होत गेले पाहिजे यात उद्दिष्ट असे पाहिजे की सरतेशेवटी विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांच्या मदतीशिवाय अवघड प्रश्न सोडवले पाहिजेत विद्यार्थी करत असलेल्या कामाची प्रगती अशी झाली पाहिजे आपल्याकडे शिक्षकांना वापरता येतील असे विविध निर्देशात्मक घटक आहेत टिप्पणी काढणे सारांश काढणे एकट्याने प्रश्न सोडवणे सराव समूहाने प्रश्न सोडवणे अहवाल लिहिणे सादरीकरण समूह चर्चा वगैरे विविध शिकवण्याचे घटक उपलब्ध आहेत सिओ किंवा गुणवत्तेवर आधारित शिकवण्याच्या घटकांचे योग्य मिश्रण शिक्षकाने निवडले पाहिजे मेरिलचा एकत्रीकरण टप्पा मूलत विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे सहकार्यांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांनी नवीन मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य योग्य आहे हे त्यांना सांगता आले पाहिजे तसेच हे ज्ञान अस्तित्वात असणाऱ्या मानसिक मॉडेल बरोबर जोडता आले पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान दीर्घकाळ टिकवायचे असेल तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे मेरीलने नमूद केले आहे की बऱ्याच प्रयोगांच्या अंती असे सिद्ध झाले आहे की विद्यार्थी जेव्हा त्यांच्या नव्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाबद्दल विचार करतात तेव्हा ते आपला दृष्टिकोन व्यवस्थित मांडू शकतात लोकांमध्ये त्याचे प्रात्यक्षिक देऊ शकतात सहकार्यांच्या कामाची समीक्षा करू शकतात आणि अस्तित्वात असलेल्या मानसिक रचने बरोबर नवीन ज्ञान एकत्रित करू शकतात या प्रसंगांमुळे विद्यार्थी आपले ज्ञान दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतात जर शिकणे आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे शिकलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन करणे यात दीर्घ काळाचे अंतर असेल तर विद्यार्थी काही विशिष्ट तपशील विसरण्याची शक्यता आहे असे आढळून आले आहे की तत्वांचा व्यापक वापर केल्यामुळे आणि त्यावर विचार केल्यामुळे ज्ञानाचे विशिष्ट गुणधर्म विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्रीकरणाचा टप्पा व्यवस्थित समजावला पाहिजे हे आवश्यक आहे निर्देशात्मक घटक पुन्हा असू शकतात वर्गात चर्चा गट चर्चा प्रश्नमंजुषा आणि सारांश काढणे खरं तर दुसरी चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार नोंदवण्यासाठी एक वही ठेवणे अर्थात शिक्षकाने विद्यार्थ्यांना हे विचार कसे लिहायचे आणि वही कशी जोपासायची हे शिकवले पाहिजे कारण प्रत्येकालाच ते माहीत असेल असे नाही खरं तर विविध निर्देशात्मक घटकांमुळे शिक्षकांना हे सुनिश्चित करावे लागेल की विद्यार्थी हे कसे करावे या घटकाशी कसे परिचित आहेत आवश्यक असल्यास शिक्षकांनी अतिरिक्त माहिती देणे किंवा थेट निर्देश देणे ज्यामुळे विद्यार्थ्यांना घटक कसे वापरायचे हे कळेल हे आवश्यक आहे या टप्प्यात मिळवलेले ज्ञान भक्कम होते त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता शिक्षकाने ते व्यवस्थित हाताळले पाहिजे आपण मॉड्यूल 2 मध्ये पूर्वी चर्चा केलेल्या निर्देशात्मक भागांची रचना येथे दर्शविली आहे प्रथम आपल्याकडे गुणवत्ता विधान किंवा विषयाच्या अपेक्षित परिणामांचे विधान आहे त्यानंतर लक्ष देणे आणि सक्रिय करणे त्यानंतर आपल्याकडे प्रात्यक्षिकानंतर वापर असे एक चक्र आहे या चक्राची पुनरावृत्ती विषयाच्या परिणामांवर किंवा गुणवत्तेवर अवलंबून असते आणि शिक्षकांनी ठरवलेली असते प्रात्यक्षिक आणि वापर यांची विभागणी शिक्षक आणि शेवटी एकत्रीकरण टप्पा यामुळे ठरवली जाते आधी नमूद केल्याप्रमाणे शिकवण्याचा भाग हा विषयाचा अपेक्षित परिणाम आणि जेथे व्याप्ती आणि गुंतागुंत आहे तेथे एखाद्या विशिष्ट गुणवत्तेशी संबंधित असतो प्रात्यक्षिक वापर हे चक्र विषय परिणामाच्या पातळीवर किंवा गुणवत्तेच्या पातळीवर प्रकट होते हे पुन्हा शिक्षकाच्या निर्णयावर अवलंबून असते आणि आपण आधी बघितल्याप्रमाणे आणि आता शिकल्या प्रमाणे मेरिलच्या मॉडेल नुसार तयार केलेले असते हे मेरिलची शिकण्याची पाच प्रथम तत्त्वे लागू करते अशाप्रकारे या शिकवणी भागाची रचना यापूर्वी सादर केली गेली होती हे उदाहरण देखील आधीच्या भागातून मॉड्यूल 2 मधून घेतले गेले आहे आपण येथे पाहू शकता की येथे एक सीओ आहे आणि त्यानुसार गुणवत्ता ही आहे की 'डिझाईन प्रिसिजन रेक्टिफायर आणि डीसी वोल्टेज रेगुलेटर यासाठी अपेक्षित तास आणि विशिष्ट सीओ देखील निर्दिष्ट केलेले आहेत मग त्याला संदर्भ प्राप्त होतो ज्याला आपण लक्ष देणे असे म्हणतो म्हणजेच विद्यार्थ्यांना हे स्पष्ट करून देणे की ही विशिष्ट कार्यक्षमता त्यांच्या व्यवसायाशी कशी संबंधित आहे हे फार विस्तृत नसावे आपण येथे पाहू शकता ते फक्त 3 मिनिटांसाठी आहे पण ते ठीक आहे मूलत विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाशी याचा संबंध कसा आहे हे कळले पाहिजे संदर्भ त्यानंतर सक्रिय करण त्यानंतर प्रात्यक्षिक एक वापर एक त्यानंतर पुन्हा प्रात्यक्षिक दोनवापर दोन विशिष्ट गुणवत्तेनुसार या चक्राची पुनरावृत्ती होऊ शकते या उदाहरणात आपण पण दोन दोन चक्रे पाहिली म्हणजे प्रात्यक्षिक एक वापर 1 त्यानंतर प्रात्यक्षिक दोन वापर 2 त्यानंतर एकत्रीकरण टप्पा येतो येथे शिक्षकाने चर्चा असा शिकवण्याचा घटक निवडला आहे त्यामुळे एकत्रीकरणाचा टप्पा सुलभ होतो डिस्कस द रोल ऑफ द फीडबॅक आराऊंड अँ ऑप अँप इन 2 इम्पॉर्टंट सिग्नल प्रोसेसिंग अँप्लि पलिकेशन्स इंक्लुडिंग प्रिसिजन रेक्टिफिकेशन अंड व्होल्टेज रेगुलेशन यात चर्चा हा घटक निवडला आहे मेरीलच्या पाच प्राथमिक शिकण्याच्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्देशात्मक भागांची रचना अशी केली आहे तुम्हाला परिचित असलेल्या किंवा तुम्ही शिकवलेल्या विषयाच्या गुणवत्तेसाठी एखादा निर्देशात्मक भाग विकसित करा हा स्वाध्याय आधीच्या भागांमध्ये सुद्धा होता परंतु आता मेरिलच्या पाच प्रथम शिकण्याच्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष द्या आणि शक्य झाल्यास मेरिलची योग्य तत्वे आणि तुम्ही रचना करत असलेल्या विशिष्ट निर्देशात्मक घटकांचा संबंध जोडा आपण त्या विशिष्ट मेरिलच्या तत्त्वाची सुलभता कशी करते याचे स्पष्टीकरण देऊ शकला तर ती मोठी मदत होईल मेरिलची तत्त्वे परिस्थिति सापेक्ष कशी आहेत आणि त्यांची निर्देश रचनेसाठी कशी मदत होते हे दर्शविण्याचा हा एक चांगला मार्ग असेल ही तत्वे फक्त तेथे काय आहे हेच सांगत नाहीत तर तेथे काय पाहिजे हे सुद्धा सांगतात ही वर्णनात्मक पद्धतीची आहेत आणि अशा प्रकारचा स्वाध्याय केल्यामुळे आपल्याला समजेल की मेरिलची शिकण्याची पाच प्रथम तत्वे निर्देश रचनेसाठी कशी वापरावीत स्वाध्याय निकाल ta iisctagmail com वर पाठवल्याबद्दल धन्यवाद पुढील भागात आपल्याला थेट निर्देशांची तत्त्वे समजतील कदाचित आपल्यापैकी बहुतेकजण निर्देशात्मक रचनेच्या शास्त्रीय मॉडेलशी परिचित असतील तरीही आपण त्याकडे अधिक व्यवस्थित पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू आणि थेट निर्देशांचे मूलभूत घटक त्यांची बलस्थाने आणि मर्यादा काय आहेत आणि कोणती तत्त्वे आहेत ज्यावर थेट सूचना आधारित आहेत ते पाहू आमच्या सोबत असल्याबद्दल धन्यवाद आपण पुढच्या भागात भेटू